ऍनिमल सेल कल्चर च्या व्याख्यानमालेत आपले पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण तिसऱ्या आठवड्यातील पाचव्या व्याख्यानात आहोत जर तुम्हाला आठवत असेल तर मागील व्याख्यानात मी एका मनोरंजक मुद्द्यावर येऊन थांबलो होतो तो म्हणजे प्रत्येक सेल एक विशिष्ठ प्रकारचे एक्सट्रा सेल्युलर मॅट्रिक्स बाहेर टाकते एका क्षणासाठी आपली तर्कशक्ती वापरून विचार करून बघा तुम्हाला लक्षात येईल तर आपल्या शरीरात किंवा समजा हार्ट मध्ये म्हणजेच हृदयात विशिष्ठ प्रकारच्या कार्डियाक सेल्स असतात ज्या की त्या ठिकाणी विकसित होत असतात आपल्या मेंदूच्या पेशी मेंदूत विकसित होत असतात आपल्या मांसपेशीचा सुद्धा आपापल्या ठिकाणी विकास होत असतो आणि या प्रत्येक प्रकारच्या पेशींच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजेच कार्यकुशलता वेगवेगळी असते तर समजा जर का हृदयाच्या पेशींबद्दल बोलायचे झाले तर त्यांची कार्यकुशलता ही मांसपेशींच्या आणि मेंदूतील पेशींच्या कार्यकुशलतेपेक्षा अगदी वेगळी असते मी सोपी उदाहरणे देत आहे असेच तुम्ही इतर पेशिंबद्दल देखील समजू शकता तुम्ही आपल्या आतड्याच्या आतील ज्या मांसपेशींतून आपण खाल्लेल्या अन्नाची हालचाल होते त्यांच्या पृष्ठभागावरील पेशिंबद्दल देखील विचार करू शकता तर ही मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे नेमके काय आपले हृदयाचे स्पंदन सतत चालू असते तर हे समजण्यासाठी एक क्षण विचार करा समजा ह्या हृदयाच्या पेशी आहेत आता तुम्हाला सहज लक्षात येण्यासाठी मी अश्या पद्धतीने हे चित्र काढत आहे आणि अश्याप्रकारे या पेशी एक्सट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये ज्याला मी निळ्या रंगाने दर्शवत आहे तरंगत असतात तसेच या पेशी एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स मुळे एकमेकांमध्ये आणि काही प्रमाणात एका मॅट्रिक्स मुळे सभोवतालच्या टिश्यू मध्ये म्हणजेच उतींमध्ये अडकून बसलेल्या असतात आता जेव्हा ह्या सेल ची हालचाल होते सेल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होत असतात तर ही हालचाल काहीशी अश्या प्रकारे होते तिचे अश्या प्रकारे आकुंचन होते किंवा अश्या प्रकारे किंवा अश्या प्रकारे आकुंचन होते तर अश्या प्रत्येक हालचालीच्या वेळी या पेशींदरम्यान असलेल्या या जोडबिंदूंची सुद्धा हालचाल होते हे जोडबिंदू एका प्रकारच्या स्प्रिंग प्रमाणे लवचिक असतात आणि यामुळेच हे जोडबिंदू नेहमीच ताणले जातात तर ज्या आकृतीद्वारे मी आपणास समजावण्याचा प्रयत्न करत होतो त्याकडे पुन्हा लक्ष देऊ या समजा ही एका प्रकारची लवचिक आणि सभोवताली हालचाल करू शकणारी बाजू आहे आता एका क्षणासाठी कल्पना करा की या जोडबिंदूद्वारे निर्माण करण्यात आलेले बल हे त्या बलापेक्षा जास्त आहे ज्या बलामुळे हे जोडबिंदू पृष्ठभागात अडकलेले आहेत पेशींचे आकुंचन झाल्यामुळे निर्माण झालेले बल हे जोडबिंदूंना पृष्ठभागाशी जोडून ठेवणाऱ्या बलापेक्षा जास्त आहे तर याठिकाणी आपण दोन प्रकारच्या बलांबद्दल चर्चा करतोय एक बल म्हणजे ते की जे या भागाच्या हालचालीमुळे निर्माण झाले याला एका सोप्या आकृतीद्वारे समजू या अश्या प्रकारे हे पदार्थाच्या पृष्ठभागाशी जोडलेले आहे आणि या इथे ही पेशी आहे तर इथे हा जोडबिंदू पदार्थासोबतचा संपर्क दर्शवितो तर इथे ह्या बलामुळे चिकटून राहण्यासाठी मदत होते यालाच अटॅचमेंट फोर्स म्हणूया तर दुसऱ्या प्रकारचे बल या इथे कार्यान्वित आहे जे की पेशींच्या आकुंचनामुळे किंवा यांत्रिक कार्यामुळे निर्माण झाले आहे यालाच आपण फोर्स जनरेटेड ड्यू टू काँट्रॅक्शन ऑर मेकॅनिकल ऍक्टिव्हिटी ऑफ सेल असे म्हणूया तर आता मी या बलाला एफ प्राईम F' ने दर्शवतो आणि अटॅचमेंट फोर्स ला एफ डबल प्राईम F" ने दर्शवतो आणि न्यूटन च्या नियमाप्रमाणे जर का एफ प्राईम हा एफ डबल प्राईम पेक्षा जास्त असेल तर काय होईल ही पेशी या पृष्ठभागावरून सुटून निघेल जर का या पेशीला इथेच चिकटून राहायचे असेल तर त्यावर एका प्रकारचा दबाव आणावा लागेल जेणे करून ती त्याठिकाणी चिकटून राहील किंवा तिच्या हालचाली लवचिक असाव्या लागतील ज्यामुळे एका विशिष्ठ दिशेने अश्या प्रकारे हालचाल सहज करता येईल तर याचाच अर्थ असा की हा अटॅचमेंट पॉईंट हा सुद्धा लवचिक असला पाहिजे माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला ना तर या व्यतिरिक्त मी अजून एक गोष्ट सांगेन समजा तुमच्याकडे ग्लास सबस्ट्रेट म्हणजेच काचेचा पदार्थ आहे ज्यावर इतर कुठले मॉलिक्युल्स किंवा त्यासदृश कुठलाही पदार्थ नसेल आता या काचेच्या पदार्थावर तुम्ही एका प्रकारचे आवरण तयार करून त्याला सजवता आणि तुमच्या पेशी तिथे येऊन बसतात आणि काहीतरी द्रव पदार्थ बाहेर सोडतात जो की अश्या प्रकारे चिकटतो तर मी या इथे रंग बदलून दाखवतो ज्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही तर याला अजून सोपे करण्यासाठी मी हा लाल रंग निवडतो तर हा लाल रंगाचा पदार्थ आहे ज्याचे आवरण तुम्ही काचेच्या पदार्थावर लावले आहे म्हणजेच कोटेड द सरफेस आणि गुलाबी पदार्थ तो द्रव आहे जो की पेशींमधून निघाला आहे म्हणजेच सिक्रिटेड बाय द सेल आता ह्या दोघांची आपसात अश्या प्रकारे ही परस्परक्रिया होते ह्या पदार्थाचे आवरण मी काचेवर लावले आहे ज्याचे की समजा अश्याप्रकारे कंपन होत आहे या इथून ही पेशी येत आहे जी की एक पदार्थ बाहेर सोडते जे की मी या दुसऱ्या हाताने दर्शवित आहे तर माझा हा हात म्हणजे पेशीने बाहेर सोडलेला पदार्थ आहे असे समजा तर हे दोन्ही एकत्र येतात आणि यांच्यामध्ये एक प्रकारचा बॉण्ड म्हणजेच बंध तयार होते आता तुम्ही बघा त्यांची हालचाल अजून चांगल्या पद्धतीने होते आणि अगदी हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा आपण स्बस्ट्रेट व्हेसल आणि त्यांच्या सुधारणेबद्दल बोलतो तर अश्या प्रकारे व्हेसलच्या तळभागात सुधारणा घडवून आणता येऊ शकते तर हे सांगून अजून याच्या तपशिलात जाण्याआधी मी आपणास अजून एक प्रश्न विचारेन जसे की मी तुम्हाला सांगितले की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पेशी असतात उदाहरणास्तव मी चार प्रकारच्या पेशींबद्दल बोललो होतो एक म्हणजे हृदयाच्या पेशी म्हणजेच कार्डिओ मायोसेल्स दुसरे स्केलेटल मसल म्हणजेच मांसपेशी तिसरे स्मूथ मसल म्हणजेच स्नायू आणि चौथे म्हणजे मेंदूच्या पेशी म्हणजेच न्यूरॉन्स तर हे सगळे मसल्स चे प्रकार आणि पेशींचे प्रकार आहेत ही न्यूरॉन आहे त्यामुळे ही मसल च्या प्रकारात मोडत नाही या मसल च्या वेगवेगळ्या प्रकारांची वेगवेगळी मेकॅनोबायोलॉजी आहे त्यांची पृष्ठभागासोबतची आणि सभोवतालच्या इतर पेशींच्या सोबतची मेकॅनिकल इंटरॅक्टशन वेगळी असते आणि यामुळे एका प्रकारचे बल निर्माण होते आणि हे बल एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स मटेरियल च्या सेल्युलर केमिस्ट्री द्वारे नियंत्रित केले जाते तर अश्या प्रकारे दोन गोष्टी आहेत एक म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि दुसरी म्हणजे इसीएम मटेरियल ची सेल्युलर केमिस्ट्री जी या मेकॅनिकल प्रॉपर्टी ला नियंत्रित करते अगदी काळजीपूर्वक याकडे पाहिले असता असे दिसून येते की पेशी वेगवेगळ्या सरफेस इन्टेरॅक्शन मुळे वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतःच्या कॉलोनीज म्हणजेच समूह तयार करतात जर तुम्हाला एका विशिष्ठ प्रकारच्या पेशींचे कल्चर एका डिशमध्ये करायचे असेल तर तुम्हाला अश्या प्रकारच्या एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स ची माहिती असणे आवश्यक आहे जे की त्या पेशींना शरीराच्या आतमध्ये मिळणाऱ्या वातावरणासारखे वातावरण शरीराबाहेर म्हणजेच त्या डिशमध्ये निर्माण करू शकतील तर जर का तुम्हाला त्या एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स चे गुणधर्म माहित असतील तर तुम्ही सबस्ट्रेट घेऊन समजा हा तुमचा सबस्ट्रेटआहे तर समजा की तुम्हाला एका प्रकारच्या पेशींची वाढ बघायची असेल तर तुम्हाला त्या सबस्ट्रेट वर ज्याला की सरफेस रिसेप्टर म्हणतात त्यांच्या माध्यमातून एक संदेश पेशींच्या डीएनए पर्यंत पाठवेल जो की डीएनए ला सांगेन मला तुझ्याद्वारे तयार करण्यात आलेल्या त्या प्रोटिन्स ची गरज आहे की ज्यांच्यामुळे या ठिकाणी एक बंध तयार होण्यास मदत होईल किंवा जे या सरफेस प्रोटीन सोबत मैत्री करून त्यांना धरून ठेवू शकतील आता तुम्ही बघाल की इथे एका प्रकारे एकमेकांसोबत क्रॉस टॉकिंग होते आणि अश्या प्रकारे पेशी शरीराबाहेर जीवनाची सुरुवात करते तर हे असे आहे की जणू आपण पेशीला तिच्या घरातून बाहेर काढत आहोत आणि एका प्रकारे तिचे लग्न लावून तिला नवे वातावरण नवे सबस्ट्रेट नवीन घर देत आहोत आणि हे नवीन घर म्हणजेच कल्चर साठी तुम्ही वापरलेले पात्र म्हणजेच व्हेसल हे होय जर आता या पेशीला यशस्वी व्हायचे असेल तर असे पोषक वातावरण तयार करावे लागेल की त्या पेशीला आपण आपल्या घरातच आहोत असे वाटले पाहिजे तर असे पोषक वातावरण ज्यामुळे पेशींना आपल्या घरातच असल्याचा भास करून देतील ते इथे आहे तथापि यात काही अश्या पेशी असतात ज्या की काही अनभिज्ञ कारणास्तव प्रामुख्याने त्यांचे एक्सट्रासेल्युलर पोषक वातावरण सोडून इतरत्र कोठेही कुठल्याही इतर पेशींसोबत वाढतात अश्या पेशींना रोग सेल्स असे म्हणतात तुम्ही रोग नेशन्स नावाचा चित्रपट पहिला असेल तर या पेशी काहीशा त्यातल्याच असतात त्या अगदी कोठेही वाढतात याचा अर्थ असा की एकत्र त्या कुठल्याही एक्सट्रासेल्युलर वातावरणाशी लगेच जुडवून घेतात किंवा त्यांना वाढ होण्यासाठी कुठल्याही विशिष्ठ वातावरणाची गरज राहत नाही आणि अश्या प्रकारच्या पेशी तयार होणे हीच कँसरची सुरुवात असते तर अश्या पेशींना वेगळ्या पद्धतीने कँसरस सेल्स असे देखील म्हणता येईल अश्या पेशींना विशिष्ठ एक्सट्रासेल्युलर पोषक वातावरणाची आवश्यकता शिल्लक राहत नाही त्या पेशी जिथे जिथे जाऊ शकतात त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचतात आणि तिथे रोग कॉलोनीज तयार करतात आणि त्या जागेपासून सर्व आवश्यक पोषण स्वतः साठी शोषून घेतात आणि सभोवतालच्या इतर पेशींना जीवनावश्यक पोषण मिळू देत नाहीत आणि अंततः खात्रीशीरपणे यशस्वी होतात मानवजातीला त्यांच्यामधील बदलास कारणीभूत असलेल्या समस्येबद्दल जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अश्या रोग सेल्स तयार होत राहतील आणि आपल्याला अचंबित करतील आता यामुळे आपण एका वेगळ्याच परिक्षेत्रात येऊन पडतो जे खूप आधीपासून अस्तित्वात आहे या परिक्षेत्राचा विचार केला आणि हे अश्या प्रकारे घडत असेल असे आपण मान्य केले आहे तर याचा अर्थ असा की नरबीज आणि स्त्रीबीज त्यांच्या संयोगाने म्हणजेच एका पुरुष आणि एका स्त्रीमध्ये संबंध होऊन गर्भधारणा होते तर त्यावेळी जी पहिली पेशी तयार होते तिला झायगोट असे म्हणतात तर हे अश्याप्रकारे समजू या हे एक स्पर्म आहे आणि ही एग आहे यांचे समागम होऊन जे तयार होते त्याला आपण टू एन म्हणजेच झायगोट म्हणूया हे सर्व तुम्ही तुमच्या १०व्या वर्गापर्यंत कुठेतरी शिकला असालच ह्या झायगोट पासून पेशींचा एक गोळा तयार होतो आणि त्यापासून मग एक गर्भ तयार होतो आणि अंततः या गर्भाचे रूपांतर शिशूमध्ये होते आता विकासाच्या या सर्व टप्प्यांचा विचार करा ह्या पेशींची कॉलनी तयार झालेली नाही कारण की त्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत तर या पेशी वेगवेगळ्या एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स साठी तयार होत होत्या आणि अगदी सुरुवातीला त्या एकाच समूहात होत्या याचाच अर्थ असा की जिथून जीवनाची सुरुवात होते त्याठिकाणी सर्व पेशी एका विशिष्ट एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स सोबत एकाच समूहात होत्या आणि शेवटी त्या पेशी वेगवेगळे एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स तयार करायला लागतात जसे की समजा १० पेशी एका विशिष्ठ प्रकारचे एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स तयार करतात आणि इतर १० पेशी वेगळे एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स तयार करतील पण अगदी या आधीच्या परिस्थितीचा विचार केला तर सर्वच पेशी एकसारखे एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स तयार करत होत्या तर ह्या तथ्यामुळे आपल्याला कॅन्सरच्या या पेशींकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो ही एक डेव्हलोपमेंटल डिसऑर्डर आहे किंवा हे तितकेसे योग्य नाव ठरणार नाही कारण की ही संज्ञा वेगळ्या परिस्थितीत वापरली जाते तर कॅन्सर पेशींचे या पेशींशी साम्य का आहे याचे उत्तर आपण डेव्हलोपमेंटल पॅराडाइम मध्ये शोधतो म्हणजेच द आन्सर लायिंग इन डेव्हलोपमेंटल पॅराडाइम आपण याला इतर कुठली संज्ञा ना देता असे समजण्याचा प्रयत्न करूया कारण की या पेशी तुम्ही विचार करा एक पेशीपासून पेशींचा गोळा तयार होतो आणि अश्या या पेशींच्या गोळ्यांपासून त्या पेशी आपल्या कॉलोनीज तयार करतात काही लाल रंग धारण करतात तर काही हिरवा म्हणजे मी इथे स्पष्टीकरणासाठी तसे रंग वापरतोय तर काही जांभळ्या रंगाच्या बनतात आणि काही पिवळ्या याप्रमाणे तर अश्या कॉलोनीज तयार होण्याआधी त्या पेशी सर्वकाही करू शकत होत्या तर त्या पेशी एकसारख्या आहेत काय या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भविष्यात मिळेल पण या ठिकाणी तुम्हाला हे समजणे अत्यंत गरजेचे आहे की आजच्या युगात मेकॅनोबायोलॉजी हे एक उभरते क्षेत्र आहे आणि सेल्युलर केमिस्ट्री ऑफ इसीएम मटेरिअल्स च्या संदर्भात बऱ्याच गोष्टींचा खुलासा होत आहे तर आता एक समस्या आपल्यासमोर आहे ती म्हणजे असे कोणते एक्सट्रासेल्युलर ईसीएम किंवा नॅच्युरल ईसीएम आहेत मी इथे नॅच्युरल हा शब्द वापरला कारण की नॅच्युरल ईसीएम म्हणजे असे ईसीएम जे काही पेशींपासून मिळवलेले असते आणि ज्याचा वापर तुम्ही निवडलेल्या पेशींची वाढ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हेसल्स ला आच्छादित करण्यासाठी होतो तर सिंथेटिक ईसीएम म्हणजे काय तर ही जर का तुमची नॅच्युरल ईसीएम असतील तर यांना मिमिक करण्यासाठी यांच्यासारखे रासायनिक पद्धतीने पर्यायी पदार्थ बनवले जातात तर असे पदार्थ जे नॅच्युरल ईसीएम ला मिमिक करतात त्यांनाच सिंथेटिक ईसीएम असे म्हणतात ह्या ईसीएम मध्ये काही विशिष्ठ बायो ऑरगॅनिक पदार्थांपासून अगदी इनऑरगॅनिक पदार्थांपर्यंत बऱ्याच गोष्टी येतात आणि आपण याबद्दल बोलणार आहोत तर आता या टप्प्यावर तुमच्यासाठी महत्वाचे म्हणजे होय आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेसल्स बद्दल सुरुवातीला शिकलेलो आहोतच तर हे आपले पाचवे व्याख्यान आहे मी याला असे लिहितो हा आपल्या व्याख्यानमालेचा तिसरा आठवडा आहे आणि पाचवे व्याख्यान आहे जे की समारोपाला आलेले आहे तर आपण अश्या प्रकारच्या व्हेसल्स बद्दल चर्चा केली आणि त्यानंतर कोणत्या प्रकारच्या पेशींची वाढ आपणास हवी आहे त्यानुसार या व्हेसल्स च्या पृष्ठभागावर होणाऱ्या सुधारणांबद्दल मग त्या सिंथेटिक मार्गाने असोत किंवा नॅच्युरल मार्गाने आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारची इंटरॅक्शन होईल याबद्दल आपण बोललो यानंतर सेल टाईप बद्दल मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत अधेरिंग सेल टाईप बद्दल सांगितले तसेच या मधील कुठल्या सेल टाईप बद्दल आपण बोललो तर आपण कार्डियाक सेल किंवा कार्डियाक मसल स्केलेटल मसल स्मूथ मसल आणि न्यूरॉन बद्दल बोललो आणि न्यूरॉन्स मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या न्यूरॉन्स ची वेगवेगळी गरज असते याबद्दल आपण आपल्या विशेष भागात बोलणार आहोत त्याप्रमाणेच लिव्हर सेल्स पॅनक्रियाटिक सेल्स आहेत आणि हि यादी अशी वाढतच जाणार तुमच्यासाठी हे समजणे महत्वाचे आहे की प्रत्येक सेल टाईपचे विशिष्ठ प्रकारचे ईसीएम असते आणि ज्या पेशी याचे पालन करत नाहीत त्या रोग पेशी बनतात म्हणजेच या पेशी स्वतः ला रिप्रोग्रॅम करून घेतात आणि या पुन्हा अगदी सुरुवातीच्या टप्यावर जाऊन पोहोचतात आणि म्हणूनच आपल्याला पडलेली ही एक समस्या आहे की कॅन्सर चे मूळ डेव्हलोपमेंट पॅराडाइम मध्ये येते का पण यातून आपल्याला एक प्रश्न पडतो तो म्हणजे आपण कॅन्सर सेल ला सापड्यात पकडण्यासाठी मॅट्रिक्स चे जाळे बनवू शकतो का समजा आपल्याला माहिती आहे की ही एक कॅन्सर सेल आहे आणि ती कुठल्यातरी सबस्ट्रेट ला प्राधान्याने बाइंड होत असेल म्हणजेच चिकटत असेल याठिकाणी तुम्ही सबस्ट्रेट ला अश्या पद्धतीने प्रोग्रॅम करू शकता की त्या पेशी ज्या क्षणी अश्या सबस्ट्रेट च्या संपर्कात येतील तेव्हा आपोआप मरण पावतील आपण असे संशोधन करू शकू का आपण थोडे मोठे काळाच्या पुढे जाऊन विचार करू शकतो का की ज्यामुळे सरफेस केमिस्ट्री च्या दृष्टीकोणातून कॅन्सर अगदी वेगळे दिसून येईल तर ह्या विचाराने मी इथे हे व्याख्यान थांबवतो पुढील आठवड्यात आपण ही गोष्ट सुरु ठेऊ